तर पुन्हा आपण डीसी सर्किटसाठी पाहिलेले आणखी एक उदाहरण पाहू म्हणून अशी उदाहरणे दिली आहेत की कोणतीही अडचण येऊ नयेजरी कोणत्याही पुस्तकातून गेले तरी असे बोलले जाईल कि यापेक्षा अधिक बदल कोणत्याच उदाहरणात मिळणार नाहीत तरहे आपल्यासाठी खूप उपयुक्त आहेपुन्हा पुनरावृत्ती करत आहे कि एक फेज आणि तीन फेज ए सी सर्किटसाठी c se मुळे जास्त उदाहरणे देऊ शकत नाहीआता सर्व काही माहिती आहे फक्त एक गोष्ट हे कि ती संमिश्र संख्या असल्यामुळे संगणकीय वेळ घेतेडीसी संगणनापेक्षा ४ पट किंवा त्याहून अधिक असेल तर म्हणूनचडीसी सर्किटसाठी बरीच उदाहरणे देत आहे उदाहरणांची विविधता अशी आहे कि जे काही उघडून पाहाल असा विश्वास आहे की यापेक्षा जास्त विविधता मिळणार नाही ठीक आहे या उदाहरणाकडे येऊ तर आता प्रश्न असा आहे की आता टर्मिनल १ २ मध्ये थेविनिन समतुल्य सर्किट मिळवायचे आहे हा आता थेविनिन समतुल्य दिला आहेजो सहजपणे नॉर्टनमध्ये हस्तांतरित करू शकतो तर तेथे एक आश्रित व्होल्टेज स्त्रोत आहे जो ३ i0 आहे आणि हे i0 आहे असे आश्रित व्होल्टेज आश्रित व्होल्टेज स्रोत तेथे आहेयाचा अर्थ असा आहे आपणास काय म्हणतात व्होल्टेज स्रोत a ला जोडावा लागेल कारण त्याशिवाय RThevenin मिळू शकत नाही तरहे करण्यासाठी आपणास RThevenin मिळवावा लागेल तसेच त्याला काय म्हणतात स्वतंत्र स्रोत तेथे नाही जे नंतर पाहू तर फक्त आश्रित स्रोत तेथे आहे तर जर यातून गेलो फक्त १ मिनिट आता जर येथे व्होल्टेज स्त्रोत येथे लागू केला तर व्होल्टेज १ व्होल्टेज स्रोत V0 दिला आहे आणि हा व्होल्टेज स्रोत हा व्होल्टेज स्रोत V0 दिला आहे याचा अर्थ असा की या बिंदूवरती हा व्होल्टेज स्रोत V0 प्रत्यक्षात१ व्होल्ट आहे कारण काय कॉलयेथे कमी विद्युतीय घटक जोडलेले आहेत तर हे V0१ व्होल्ट आहे तरया प्रकरणात ही विद्युतधारा i0 प्रवेश करत आहे आणि काय कॉल असेल आणि ही विद्युतधारा V0 भागिले ६ असेल तर V0 हे १ व्होल्ट आहे तर मुळात ते १ भागिले ६ अँपिअर असेल आणि जर सापडले आणि जर या मार्गाने घेतले तर विद्युतधारा काय असेलसमजा जर या मार्गाने घेतले येथे जी काही विद्युतधारा प्रवेश करत आहे जशी येथे प्रवेश करत आहे ज्या मार्गाने घेतली आहे किंवा जर घेतले तर विद्युतधारा हे सोडून जात आहे तर यामधील विद्युतधारा १ भागिले ६ आहे आणि जर विद्युतधारा निघून जात आहे असे घेतले तर हा नोड a आहे या नोडवरती KCL ला जावे लागेल आणि हे व्होल्टेज हे V0१ व्होल्ट आहे आणि V0 म्हणजे हे V0आहे जर हे आहे तर हे आहे आणि जर काय कॉल यासारखे वळलो समजा घड्याळकाटेविरुद्ध दिशेने आणिही विद्युतधारा समजा जर ती असेल तर ती ३ ती ३ i असेल नंतर टर्मिनल येथे ३ i0३ i0 येत आहेनंतर V0० आहे आणि V0१ व्होल्ट आहे म्हणजेच३ V0 हे १ व्होल्ट आहे म्हणजेच १ ३ i0आहेयाचा अर्थ १ ३ i0 भागिले ३ आहे तर जर आता a नोडवर KCL लागू केला तर i0 हे हे आहे हे आतमध्ये प्रवेश करत आहे ही विद्युतधारा सोडून जात आहे आणि १ भागिले ६ आहे कारण हे व्होल्टेज V0 भागिले ६ आहे कारण ६ रोधक आहेतर १ भागिले ६ आहे तर जर येथे ही अभिव्यक्ती येथे ही अभिव्यक्ती १ ३० भागिले ३ च्या स्वरूपात ठेवा आणि नंतर ते सोडवा i0 मिळेल तर मी हे स्पष्ट करतो तर ते येथे आहे काय कॉल ते i0 १ भागिले ६१ ३ i0 भागिले ३ तर i0 १ भागिले ४ अँपिअर आणि RTheveninनंतर V0 भागिले i0 आहे कारण V0 हे १ व्होल्ट घेतले आहे म्हणून१ भागिले १ गुणिले ४ तर ४ Ω RThevenin ४ Ω आहे आताया सर्किटमध्ये तेथे स्वतंत्र स्रोत नाही तो आश्रित स्रोत आहेतेथे स्वतंत्र स्रोत नाही तर जर V माहित असेल म्हणजेच VThevenin हे ० असेल कारण काय कॉल स्वतंत्र स्रोत तेथे नाही तसेच नुकतेच एक उदाहरण देखील पाहिले आहे तर VThevenin हे ० असेलतरम्हणूनच VThevenin हे ० आहे फक्त हे थेविनिन समतुल्य सर्किट आहे फक्त RThevenin आहे कारण VThevenin हे ० असेल कारण तेथे सर्किटमध्ये स्वतंत्र स्रोत नाही तर याद्वारे आपण थेविनिन प्रमेय आणि नॉर्टन प्रमेय शिकले तरमुळात ते मूळ रूपात थेव्हिनिन्स आहे रूपांतरणीकरणावरती नाही जेव्हा स्त्रोत रूपांतरणीकरणासाठी जातो म्हणूनच वर्षानुवर्षे जो काही अनुभव आहे तो दर्शवितो कीविद्यार्थी उदाहरण विशेषतः संख्यात्मक उदाहरण सोडविताना अडचणींचा सामना करतातजेव्हा ते RThevenin's साठी आणि नॉर्टन्स प्रमेयसाठी जातात तर म्हणूनच बरीच उदाहरणे घेतली गेली आहेत आणि ही उदाहरणे यास समजून घेण्यास खूप मदत करतील याला थेविनिनचे आणि नॉर्टन प्रमेय म्हणतात पुढील एक कमाल शक्ती हस्तांतरण आहे म्हणजेच कमाल शक्ती हस्तांतरण प्रमेय आहे तर कमाल शक्ती हस्तांतरण प्रमेयाची वास्तविकता सिद्धांत संबंधित आहे तरबर्याच व्यावहारिक प्रकरणांमध्ये सर्किटची रचना ही लोडला शक्ती पुरवण्यासाठी केली गेली आहेबर्याच भागात असे अनुप्रयोग आहेतजेथे लोडवर वितरित केलेली शक्ती जास्तीत जास्त करणे इष्ट आहे तर या प्रकरणात आढळून येईल आपणास आढळून येईल कि थेविनिन समतुल्य हा कमाल शक्ती शोधण्यात खूप उपयुक्त आहे तररेषीय रेषीय सर्किट हे लोडला जास्तीत जास्त शक्ती वितरित करू शकते म्हणजेच थेविनिन समतुल्य हे कमाल शक्ती शोधण्यात उपयुक्त आहे आणि रेषीय स्थान रेषीय सर्किट लोडला वितरित करू शकते तर हे समजून घ्या की लोड रोधक हा बदलण्यायोग्य म्हणजेच अस्थिर आहे तर याचा अर्थ असा आहे की फक्त RL हे बदलण्यायोग्य आहे आणि बाकी सर्किट ते निश्चित करत ते VThevenin आणि RThevenin ने दर्शविले जाऊ शकतेकारण बाकी सर्किटमध्ये RL शिवाय कोणतेही घटक बदलत नाहीत तर जर असे असेल तर समजा एक सर्किट दिले गेले आहे जिथे VThevenin आणि RThevenin मिळाले आहेत आणि लोड रोधक जोडला आहेहे चिन्ह हे चल चिन्ह आहे नंतर iL iL VThevenin भागिले RThevenin RL आहे आणि म्हणूनचलोड RL वरील शक्ती p L iL2 RLआहे तर iLया सर्किटवरून iL VThevenin भागिले RThevenin RL आहे तर हे iL2RL आहे त्यामुळे VThevenin भागिले RThevenin RL चा वर्ग RL आहे तर ही शक्ती अभिव्यक्ती आहे आता दिलेल्या सर्किटसाठी ते VThevenin आणि RThevenin दोन्ही स्थिर आहेत फक्त RL हे चल आहे VThevenin आणि RThevenin हे स्थिर आहेत आताजर p L विरुद्ध RThevenin RL आलेख आलेखित केला तर असा असेल तो आलेख समजा तो ० पासून चालू होत आहे तर आलेख हा असाच असेल तर हा कमाल बिंदू आहे ते कमाल शक्ती हस्तांतरण आहे हे तेव्हा घडेल जेव्हा RL RThevenin असेल आणि ही बाजू RL आहे आणि ही बाजू p L आहे आणि हे pLmax आहे हा बिंदू pLmax आहे आणि हे RL RThevenin आहे तरयेथे RL RThevenin कसे मिळू शकेल येथे या अभिव्यक्तीचे RL संबंधित डेरिव्हेटीव्ह घ्या जर घेतले तर डेरिव्हेटीव्ह या संबंधित घ्या तर RL हा ० आणि अनंतामध्ये बदलू शकतो परंतु जर समजा d p L भागिले d RL ० आहे हा समीकरण अंक १६ दिला आहे तरजर डेरिव्हेटीव्ह घेतले तर ते ० वर स्थिर करा नंतर RL RThevenin मिळेल तरकमाल शक्ती तेव्हा घडते जेव्हा RL RThevenin असते तर जर या समीकरणात RL RThevenin ठेवलेतर आता या समीकरणात RL RThevenin ठेवाजर या समीकरणात RL RThevenin ठेवले नंतर pLmax VThevenin२ भागिले ४ RThevenin मिळेल हे हेच असू शकते हे लक्षात ठेवा कमाल शक्ती VThevenin२ भागिले ४ RThevenin आहे आता एक उदाहरण घेऊ तर आकृती ७९ मध्ये दाखविलेल्या सर्किटमध्ये कमाल शक्ती हस्तांतरणासाठी RL चे मूल्य निश्चित करातसेच कमाल शक्ती देखील शोधा तरसर्वात प्रथम म्हणजे कमाल शक्ती हस्तांतरण प्रमेयासाठी कमाल शक्ती ते RL हे RThevenin बनेल म्हणजेचया सर्किटसाठी VThevenin आणि RThevenin शोधावे लागेल तर आणि त्यानंतर जो काही RThevenin असेल कमाल शक्ती हस्तांतरणासाठी RL हा RThevenin असेल तरमी हे स्पष्ट करतो तर हे खुले करण्यासाठी हे RL खुले करा RL आणि प्रथम RL शोधू इच्छितो तरविद्युतधारा स्रोत तो बंद केला पाहिजे तर ते खुले आहे आणि व्होल्टेज स्रोत बंद केला पाहिजे तर ते शॉर्ट आहे तर या प्रकरणात असे केल्यासनंतर ते १२ Ω आणि ६ Ω सापडतील ते समांतर आहेत याचा अर्थ असा की१२६ भागिले १२६ तरते ७२ भागिले ८ म्हणजे४ Ω आहे जे या २Ω आणि 3Ω शी एकसरी जोडणीत आहे तर ते ४३२ असेल तर ते RThevenin असेल ते ९ Ω असेल मेमरीमधून ते करता येऊ शकते आणि तशाच प्रकारेथेविनिन व्होल्टेज VThevenin शोधावे लागेल तर ते खुले सर्किट आहे तर येथे २ मेष घ्या i१ आणि i२ या त्या मेषच्या विद्युतधारा i१ आणि i२मेष विद्युतधारा आहेत आणि हे सोडवा तर हे RThevenin तुम्हाला थेट सांगितले ते ९ Ω असेल कारण हे दोन समांतर आहेत त्यांचे समतुल्य म्हणजे १२६ भागिले १२६ म्हणजे ४Ω तर४३२ म्हणजे ते ९Ω आहे आणि या प्रकरणात जेव्हा हे घड्याळाच्या दिशेने घेते तेव्हा चक्रीय विद्युतधारा i१ आणि i२ आहे तर ही विद्युतधारा प्रत्यक्षात २ अँपिअर वरच्या दिशेने जात आहे आणि असे घेत आहेत तर i२ २अँपिअर २ अँपिअर असेल तरम्हणजेच i२ हे माहीत आहे म्हणून काय कॉल KVL लागू करा येथे या लूपमध्ये i२ माहीत आहे तरजर असे करायचे असेल तर i२ हा २ अँपिअर आहे तर त्याअर्थी या प्रकरणात ते ६ i१ असेल ६ i१ हे ६ i१ १२ i१ i२ हे आहे कारण हे हलवित आहेत याकडे जात आहेत १२ ० तरआणि i२सांगितले आहे i२ २ अँपिअर तरयेथे i२ २ अँपिअर ठेवा आणि i१ साठी सोडवातर मी हे स्पष्ट करतो त्या नंतर Voc तर नुकतेच सांगितले आहे कि RThevenin ९ Ω आहे आणि i२ २ अँपिअर सांगितले आहे आणि त्या मेषमध्ये ते लागू करा जे जे मिळेल ते i१ २ भागिले ३ अँपिअर म्हणजेच i१ मिळेल या सर्किटमध्ये i१ २ भागिले ३ आहे मग काय नंतर शोधू त्यास काय म्हणावे VThevenin शोधा तर या प्रकरणात काय करू शकतो कोणत्या मार्गाने काय शोधू शकतो पहा मी या मार्गाने करत आहे VThevenin शोधण्यासाठी दुसरे अनेक मार्ग आहेत तरया प्रकरणात जर येथे तेथे कोणतीही विद्युतधारा नसेलकारण ते खुले आहेपरंतु येथे जे काही केले त्याप्रमाणे KVL लागू करा तर या प्रकरणात हे काय होईल हा i२जर असा घेतला तर ते फक्त असे घेण्यासाठी आहे तर ते ३ i२असेलनंतर ६ i१ कारण असे घेत आहेतनंतर १२ Voc ० असेल या मार्गाने लिहिले जाऊ शकते येथे देखील इच्छित असल्यास येथे घेऊ शकता गरज असल्यास मला ते स्पष्ट करू द्या जर आवश्यक असेल तर येथे सुद्धा हे मिळण्यासाठी येथे देखील हे करता येईल तर ते घड्याळाच्या दिशेने किंवा तर ते घड्याळाच्या विरुद्ध दिशेने घेऊ शकता त्याचा फरक पडत नाही तर या प्रकरणात त्याचे काय होईल ते ३i२१२ काय म्हणतात हे या मार्गाने जात आहे १२ i१ i२ Voc समान परिणाम मिळेल म्हणून यासारखेच या मार्गासाठी हे समीकरण लिहित आहे की 3i२VThevenin १२ i२ i१ येथेया प्रकरणात काय म्हटले गेले आहे ज्यामुळे हे पाहिले गेले आहे पहा पहा ते घड्याळाच्या विरुद्ध दिशेने आहे हे समीकरण त्यामध्ये लिहिलेले आहे काय कॉल घड्याळाच्या दिशेने याचा अर्थ असा कीजर जर फक्त चिन्ह बदलले तर जे काही सांगितले ते - ३i२ असेल ते १२ i१ i२ ० असेल जर चिन्ह बदलले घड्याळाच्या दिशेने आणि घड्याळाच्या विरुद्ध दिशेने समान गोष्ट आहेम्हणून या सोबत सोडवा VThevenin २२ व्होल्ट आहे म्हणून१ कमाल शक्ती हस्तांतरण RL RThevenin आहे तरहे सूत्र आहे pLmax VThevenin२ भागिले ४ RL तर२२२ भागिले ४९ तर१३ ४४ वॅट हे pLmax आहे तरआकृती ८१ च्या सर्किटमध्ये काय रोधक हा कमाल शक्ती शोषेल आणि शक्ती काय आहे तर येथे देखील समान गोष्ट शोधने आवश्यक आहे VThevenin आणि RThevenin एक अवलंबी व्होल्टेज स्रोत तेथे आहे ही ix आहे विद्युतधारा ix येथे आहे ही ix येथे आहे तरत्या प्रकरणात कमाल शक्ती हस्तांतरणाचे काय होईल माहिती करा pLmax VThevenin २ भागिले ४ RThevenin तर हे ओपन सर्किट आहे Voc हे ओपन सर्किट आहे आणि ओपन सर्किट होताच एक गोष्ट तिथे असते आणि फक्त ix आहे तसेच ठेवले आहे पूर्वीच्या ix सोबत ते बदलून जाईल परंतु फक्त तसे झाले नाही ते करा म्हणजे ते समजण्यासारखे आहे तरहे Voc VThevenin साठी आहे हे मिळू शकते याला काय कॉल ती ४ अँपिअर विद्युतधारा आहे तो स्वतंत्र विद्युतधारा स्त्रोत आहे आणि हे १० Ω आहे आणि हे ४ Ω आहे तरयामधील विद्युतधाराही ix आहे तरयेथे ती ix विद्युतधारा विभागली आहे म्हणून ते ४० भागिले १०४०हे ४ अँपिअर आहे ही ४ अँपिअर विद्युतधारा आहे तर मूलतः ते ३ २ अँपिअर असेल तर ix ३ २ अँपिअर असेल २ अँपिअर विद्युतधारा आहे तरजर ही ३ २ अँपिअर विद्युतधारा असेल कारण जर ते ३ तरहे ४ ३ २ प्रत्यक्षात ते ० ८ अँपिअर आहे तर तेथे ८ अँपिअर आहे याचा अर्थ असा आहे की१० ix ix ३ २ आहे म्हणजेचहे १० ix हे १०३ २ म्हणजे ३२ व्होल्ट म्हणजेच ३२ व्होल्ट आहे तरआणि ही विद्युतधारा ० ८ अँपिअर आहे आता Voc मिळविण्यासाठी समजा येथे KVL लागू करू शकता येथे ही गोष्ट येथे KVL स्वतःच लागू करू शकता म्हणून त्या बाबतीत ते१० ix ix ३० व्होल्ट कदाचित ३२ व्होल्ट असेल म्हणून कारण १० ix तीस व्होल्ट मिळाले आहे टर्मिनल प्रथम मिळत आहे थेट ते ३२ लिहित आहे आणिहे ० ८ अँपिअर ही विद्युतधारा यातून वाहत आहे काय कॉल ते ४०० ८ आहे तर४०० ८नंतर टर्मिनल प्रथम येत आहे नंतर Voc ० आहे आशा आहे कोणत्याही टर्म चुकल्या नाहीत म्हणून Voc ६४ व्होल्ट तरमला ते स्पष्ट करू द्या तरजर पाहिले तर हे तिकडे जाण्यापूर्वी ते VThevenin येथे ६४ व्होल्ट मिळाले आहे तर ज्या मार्गाने ते कसे करायचे सांगितले आहे आता प्रश्न आहेत्याचप्रमाणे नॉर्टनसाठी सुद्धा फक्त अनुकूलता दाखविण्यासाठी हा नॉर्टन म्हणजे हे शॉर्ट सर्किट या उदाहरणात काहीही सांगितले गेले नाही हे ix आहे आणि काय कॉल हे १० Ω आहे आणि हे ४० Ω आहे आणि हे काय कॉल हे आश्रित व्होल्टेज स्त्रोत आहे म्हणून जेव्हा हे लागू होते हे नॉर्टन नंतर ते शोधून काढायचे आहे येथे ix अँपिअर मिळाले आहे आताते कसे मिळत आहेत तर प्रश्न असा आहे हे शॉर्ट केले आहे तर हा भाग शॉर्टेड असल्यामुळे हे शोधायचे आहे तरमुळात काय असेल आणि हे ix ix ix आहे तरआणि हे शॉर्टेड आहे तर पहिली गोष्ट म्हणजे हे पाहायचे आहे कि या विद्युतधारेची विभागणी कशी आहे तरजर जर पाहिले ही गोष्ट म्हणजे १० Ω आणि ४० Ω ते समांतर आहेत आणि नुकतेच होते आणि हा आश्रित व्होल्टेज स्रोत ix ix आहे म्हणून या प्रकरणात ix काय आहे पूर्वीप्रमाणेच ते ix असेल ते ३ पॉईंट काय म्हणतात ३ २अँपिअर असेल आणि त्यातील विद्युतधारा काय कॉल पूर्वीप्रमाणेच ० ८ अँपिअर असेल आता प्रश्न असा आहे की isc काय आहे कारण हा शॉर्ट सर्किट मार्ग आहे तर हा शॉर्ट सर्किट मार्ग असल्यामुळे isc काय असेल तर ती गोष्ट आहे तर प्रश्न असा आहे की हे होताच हे मिळताच फक्त १ मिनिट हे मिळताच शॉर्ट सर्किट मार्ग हा शॉर्ट सर्किट मार्ग आहे तर ही ४ अँपिअर विद्युतधारा प्रत्यक्षात थेट या शॉर्ट सर्किट मार्गाद्वारे जाईल कारण या प्रकरणात ती निष्प्रभावी असेल आणि यामध्ये त्याच प्रकरण i मध्ये जर ते निष्प्रभावी असेल तर याचा अर्थ ix हे ० असेल तर येथे काहीही नसेल आणि isc फक्त ४ अँपिअर असेल तर शॉर्ट सर्किटमधून साधारणपणे कोणतीही विद्युतधारा वाहत असल्यासतो दुसऱ्या कोणत्याही काय म्हणतात दुसऱ्या विद्युतीय घटकाकडे जाणार नाही तर हे ix मुळात ० असेल तर येथे काहीही सक्षम नाही आणि हे सर्व ४ अँपिअर अशा प्रकारे वाहत असेल ते शॉर्ट सर्किट लूपमध्ये असेल तर isc ४ अँपिअर असेलतर त्यामुळेच जर याकडे आलो तर या सर्व गोष्टी येथे लिहिल्या आहेतफक्त त्यामधून जा ix ' ० ' ० प्रत्येक गोष्ट लिहिली आहे आणि फक्त एक गोष्ट अशी आहे की जेव्हा ते शॉर्ट सर्किट नसतेतेव्हा विद्युतधारा विभागणी होईलपरंतु जे सांगितले आहे परंतु जेव्हा तेथे शॉर्ट सर्किट असेल तेव्हा ते काहीही अनुसरत नाहीत आणि म्हणूनच isc हे ४ अँपिअर असेल म्हणूनच RThevenin हे VThevenin भागिले isc ते ६४ भागिले ४ ते सोळा Ω असेल म्हणूनकमाल शक्ती हस्तांतरणासाठी RL RThevenin १६ Ω आणि pLmax VThevenin 2 भागिले ४ RThevenin आहे म्हणून ६४ वॅट असेल तर हे उत्तर आहे तरहे पहा आणि हे कदाचित या अध्यायचे शेवटचे उदाहरण आहे जे म्हणजे सर्किटमध्ये RL आणि कमाल शक्ती हस्तांतरण शोधा आणि pLmax सुद्धा निर्धारित करा तर इथे जास्त स्पष्टीकरण देणार नाही तरबऱ्याच जणांनी व्हिडीओ c se साठी ३० उदाहरणाचे स्पष्टीकरण दिले आहेम्हणजेच ती खूप लांब प्रक्रिया आहे तरयेथे ० १ Vx येथे आहे येथे Vx तेथे आहे आणि RL शोधायचे आहे आणि RL हे समान आहे माफ करा कमाल शक्ती शोधायची आहे तर RL RTheveninतर Voc VThevenin आहे तरहे सर्व y दिशा दिली आहे Vx दिले आहे आणि हा नोड आहे येथे आपण KCL सुद्धा लागू करू आणि हे शॉर्ट सर्किट आहे नॉर्टनने देखील दाखवले आहे कि हे शॉर्ट सर्किट आहे हे RThevenin आहे हे नॉर्टनसाठी खुले सर्किट आहे हे शॉर्ट सर्किट आहे फक्त दाखविण्यासाठी थेविनिनआणि नॉर्टनची अनुकूलता दाखवा आणि मग नंतर या दोन सर्किटकडे पाहणी करूया हे पहा हे VThevenin साठी आहे आणि हे V Norton साठी आहे नंतर सर्वकाही समजावून सांगितले आहे आणि कृपया यातून जा मी हे समजावून सांगत नाही हे शेवटचे आहे सर्व तपशीलवार लिहिलेले आहे आणि आता सर्वकाही समजण्यास योग्य आहे कारण यास बराच वेळ लागत आहे आणि ते जे सांगितले आहे नोड a वरती कृपया KCL लागू करा आणि ते सोडवा Vx २५ ६४ व्होल्ट मिळेल नंतर जर उदाहरणाकडे पाहिले तर VThevenin हे आपोआप ३ Vx बनेल तर ते ७६ ९२ व्होल्ट आणि ix Vx भागिले ४६ ४ अँपिअर असेल आणि y हे ३ ८४६ आहे तरयासोबत जर टर्मिनल १ २ शॉर्ट सर्किट होताच Vx हे ० आहे म्हणजेच ४१२ म्हणजे ४१२ Ω प्रत्यक्षात ते १२फक्त १ मिनिट ते Vx हे ० आहे तर प्रत्यक्षात येथे सर्किटकडे पहा हे ० आहे प्रत्यक्षात हे १ एक लेखन त्रुटी येथे आहे प्रत्यक्षात ते ८ आहे तरते १२ होईल ही लेखन त्रुटी आहे तर हे १२ होईल तर मी हे स्पष्ट करतो आणि RThevenin हे VThevenin भागिले isc बनेल हे ८१२ आहे म्हणून ४ ६१५ Ω आहे तर याबद्दल अधिक स्पष्टीकरण देण्याची गरज नाही कारण बर्याच गोष्टी केल्या आहेत तर आणि कमाल शक्ती हस्तांतरणासाठी pLmax हे VThevenin२ भागिले ४ RThevenin आहे तर७६ ९ भागिले ४ RThevenin म्हणजेच ४ ६१५ जे ३२० ५१ वॅट आहे तर एकूण ३१ किंवा ३० ३१ उदाहरणे हे बनले आहे त्यामुळे अभ्यास देत नाही येथे अभ्यासासाठी खुप उदाहरणे आहेत म्हणून ते देत नाही तर सर्व प्रकारची उदाहरणे सोडविली आहेत ते सांगताना सुद्धा प्रत्येक वेळी उत्तर देण्यापूर्वी बऱ्याच उदाहरणांमध्ये ते माहिती असायला हवे तर डीसी ट्रान्झिएंटचा अभ्यास करायचा आहे आणि कॅपेसिटर आणि इंडक्टर्स बद्दल शिकायचे आहेम्हणून याकडे जाण्यापूर्वी फक्त एक आणि दोन गोष्टी पुन्हा सांगायच्या आहेत हे सांगायचे आहे कि सराव करा कोणतेही पुस्तक घ्या आणि खूप सराव करा आणि कारण हे पूर्णपणे पहा या पैकी जवळजवळ ७५ ते ८० टक्के इलेक्ट्रिक सर्किट सिद्धांत आहेत आणि त्यामध्ये दिलेली सर्व चांगली पुस्तके शोधा त्यामध्ये नमूद केली आहेत काय कॉल त्या c se मध्ये स्वतःच आणि फक्त कोणतेही पुस्तक शोधा आणि बरीच उदाहरणे सोडवण्याचा प्रयत्न करा कारण हा c se प्रामुख्याने उदाहरणांसाठी आहे आणि विविध प्रकारची उदाहरणे द्यायची आहेतप्रयत्न करायचे आहेत आणि मूलभूत संकल्पनेपासून समजून घेणे सुरू होत आहे गोष्टी कशा आहेत हे पहाण्याचा प्रयत्न करा आणि मी कोणतीही गणना त्रुटी केली आहे असे सापडल्यासकिंवा कोठेही कृपया मला माहिती करून द्या मी स्वत ला सुधारित करेल मला सांगायला संकोच करू नका किंवा चर्चापीठात प्रश्न ठेवा मी उत्तर देईल तर पुढे कॅपेसिटर आणि इंडक्टर्सकडे या तर मागील अध्यायात पुष्कळ ठिकाणे पुस्तकात लिहिली आहेत पण पुस्तक कधीच लिहिले गेले नाही तर कृपया वाचा की शब्द पुस्तक एक अध्याय आहे तर मागील अध्यायातरोधक रोधके आणि स्रोत यांपासून बनलेल्या सर्किटचा अभ्यास केला तरआतापर्यंत रोधके आणि पराश्रयी किंवा स्वतंत्र व्होल्टेज आणि विद्युतधारा स्रोतांचा अभ्यास केला आहे आता या अध्यायात कॅपेसिटर आणि इंडक्टर्स असे दोन अतिरिक्त सर्किट घटक सादर केले जातील तर केवळ या नंतर प्रथम ऑर्डर सर्किटचा अभ्यास करू कारणकॅपेसिटर इंडक्टर्स आणि c se चे AC सर्किट शिकायचे आहेत तर या अध्यायात त्या दोन अतिरिक्त सर्किट घटकांचा परिचय करू ते म्हणजे कॅपेसिटर्स आणि इन्डक्टर्स तर रोधके रूपांतरित होतात विद्युतधारा विद्युत ऊर्जा उष्णतेत रूपांतरित होतेपरंतु कॅपेसिटर आणि इंडक्टर्स ऊर्जा साठवण करणारे घटक आहेत ते त्यांच्यात ऊर्जा साठवू शकतातपरंतु ते ऊर्जा साठवू शकत नाहीत म्हणूनच ते निष्क्रिय घटक आहेत तर कॅपेसिटर आणि इंडक्टर्स ऊर्जा संग्रहित करतात जी नंतरच्या काळात परत मिळू शकते तर कॅपेसिटर आणि इंडक्टर्स उर्जा तयार करत नाहीत फक्त जेवढी ऊर्जा या घटकांनी ठेवली आहे आणि ती परत मिळवली जाऊ शकते म्हणूनतर कॅपेसिटर प्रमाणेच रोधक कॅपेसिटर आणि इंडक्टर्स यांना निष्क्रीय घटक म्हटले जाते तरकॅपेसिटर इंडक्टर्स देखील निष्क्रीय घटक आहेत कारण ते स्वतःची उर्जा तयार करू शकत नाहीत कॅपेसिटर किंवा इंडक्टरमध्ये ऊर्जा साठवू शकतातपरत देखील मिळवू शकतातयाचा अर्थ असा की दुसऱ्या मार्गाने कधीकधी सांगितले जाते की त्यांच्याकडे मेमरी आहे कारण ते ऊर्जा साठवू शकतात तर म्हणूनच हे निष्क्रिय घटक आहेत तर हे काय आहे आपण शिकू कि आदर्श कॅपेसिटरवरील व्होल्टेज हे विद्युतधारेच्या टाइम ईंटेग्रेलच्या प्रमाणात असते हे उच्च माध्यमिक भौतिकशास्त्र पासून देखील शिकलो आहोत दुसरीकडेआदर्श इन्डक्टरवरील व्होल्टेज हे विद्युतधारेच्या डेरीवेटीव्हच्या प्रमाणात आहे हे देखील उच्च माध्यमिक भौतिकशास्त्राच्या इलेकट्रीसिटी अध्यायातून शिकले आहे तर बऱ्याच प्रकारांमध्ये मी हे स्पष्ट करतो तर ट्रान्सड्युसरचे बरेच प्रकार हे कॅपेसिटन्स आणि इंडक्टन्सवर आधारित आहेत या अध्यायांचा अभ्यास केल्यानंतर मूलभूत सर्किट विश्लेषण तंत्र विस्तृत करण्यास तयार असेल इन्डक्टन्स आणि कॅपेसिटन्स असलेल्या सर्किटमध्ये मागील अध्यायात सर्व शिकलेले आहे तर मी हे स्पष्ट करतो तर म्हणजे याचा अर्थ असा आहे की ते एक कॅपेसिटर आहे कॅपेसिटर त्याच्या विद्युत क्षेत्रात ऊर्जा साठवते तर कॅपेसिटर हे सर्वात सामान्य विद्युत घटक आहेत आणि मोठ्या प्रमाणात ते ऊर्जा प्रणालीत कम्युनिकेशन संगणक आणि इलेक्ट्रॉनिक्समध्ये मोठ्या प्रमाणात वापरले जातात तर मुळात दोन वाहक प्लेट्स विभक्त करून तयार केले जातात ज्या मुळात धातूपासून बनलेल्या असतात आणि इन्सुलेटिंग सामग्रीच्या पातळ थराने बनलेले आहे बऱ्याच उपयोगांमध्ये वाहक प्लेट्स अॅल्युमिनियम फॉइल असू शकतात त्या वाहक प्लेट्स अॅल्युमिनियम फॉइल असू शकतात आणि वाहक प्लेट्स मधील इन्सुलेटिंग सामग्रीला डायलेक्ट्रिक म्हणतात ते हवासिरॅमिक कागद अभ्रक मायलर पॉलिस्टर किंवा पॉलीप्रॉपिलिन किंवा इतर विविध प्रकारच्या सामग्री असू शकते तर हे वास्तविकपणे दोन प्लेट वाहक प्लेट आणि त्यामध्ये डायलेक्ट्रिक म्हणजे इन्सुलेटिंग सामग्री आहे तरआकृती १ आपण अध्याय ५ ची मांडणी करू म्हणून५ १ तर आकृती १ म्हणजे समांतर प्लेट कॅपेसिटर आहे तर याकडे जा तरही समांतर प्लेट कॅपेसिटरची साधी आकृती आहेजी केवळ हाताने रेखाटली आहे तर हा डायलेक्ट्रिक आहे आणि या वरच्या आणि खालच्या दोन वाहक प्लेट्स आहेत आणि या दरम्यान म्हणजे काय हे डायलेक्ट्रिक आहेकोणत्याही पुस्तकात ही आकृती मिळेल तर समांतर प्लेट कॅपेसिटर हा डायलेक्ट्रिक थराने विभक्त झालेल्या दोन वाहक प्लेट्सचा बनलेला असतो